व्होल्टमीटर स्वागत आहे तर या व्हिडीओमध्ये आपण व्होल्टमीटर बद्दल बोलू ठीक आहे आता आपण पूर्वी पीएमएमसी इलेक्ट्रोडायनामिक आणि एमआय - मूव्हिंग आयर्न पाहिले आहेत ते करंट मोजतात ते थेट करंट मोजतात अर्थात जर आपण या मीटरच्या कॉईल ला करंट लागू केला तर पॉईंटर फिरेल आणि यातील इलेक्ट्रोस्टेटिक उपकरण व्होल्टेज मोजेल ठीक आहे म्हणून खासकरुन डीसी करंट मोजण्यासाठी इलेक्ट्रोस्टेटिक उपकरणाचा उपयोग केला जाऊ शकत नाही कारण तो दोन समांतर प्लेट्सच्या सेटवर बनलेला आहे त्यामुळे हे एक समांतर प्लेट कॅपेसिटर आहे आणि जर आपण या दोन प्लेट्स दरम्यान डीसी व्होल्टेज लावला तर कोणताही करंट प्रवाहित होणार नाही तर हे व्होल्टेजसाठी संवेदनशील आहे परंतु या मीटरमधून कोणताही प्रवाह जाऊ शकत नाही त्यामुळे आपण थेट करंट मोजू शकत नाही आपण अप्रत्यक्षपणे मोजू शकतो परंतु थेट नाही परंतु इलेक्ट्रोस्टॅटीक उपकरणे सामान्य पण वापरली जात नाहीत प्रामुख्याने ती फक्त उच्च विद्युतदाब मोजण्यासाठी वापरली जातात आणि पीएमएमसी इलेक्ट्रोडायनामिक एमआय ही उपकरणे सामान्यपणे वापरली जातात ही सगळी करंट ला संवेदनशील असणारी उपकरणे आहेत पण ती वापरून आपण व्होटेज मोजू शकत नाही का होय आपण मोजू शकतो ओहमचा नियम वापरून कारण समजा माझ्याकडे हे मीटर आहे जे समजा पीएमएमसी किंवा इलेक्ट्रोडायनामिक किंवा एमआय आहे समजा मी याला 1 व्होल्टेज V लावला तर या मीटर मधून प्रवाहित होणारा करंट काय असेल हा करंट I असेल V भागिले Rm Rm काय आहे Rm कॉईल रेझिस्टन्स किंवा मीटर रेझिस्टन्स किंवा अंतर्गत रेझिस्टन्स आहे आता जर आपल्याला Rm चे मूल्य माहित असेल तर पॉईंटर नक्कीच I चे मूल्य दर्शवेल कारण या प्रकारची उपकरणे त्यांच्या पॉईंटर ने नेहमीच करंट चे मूल्य दर्शवित असतात आणि जर मला हा रेझिस्टन्स Rm माहित असेल तर नेहमी याच्यावरून मी V काढू शकतो जो असेल I गुणीला Rm जर Rm ज्ञात असेल आणि करंट I मोजलेला असेल त्यामुळे हा पॉईंटर च्या स्थिती द्वारे दर्शविला जातो त्यानंतर V शोधला जाऊ शकतो ठीक आहे जर मला Rm माहित असेल तर मी V चे मूल्य काढू शकतो त्यामुळे मी उपकरणाची स्केल करंट च्या मूल्य ऐवजी व्होल्टेजच्या स्वरूपात दाखवू शकतो त्यामुळे ओहमचा नियम वापरून आपण या प्रकारचे उपकरण वापरून कुठलाही व्होल्टेज मोजू शकतो त्यामुळे ते खूप सोपे आहे आता प्रश्न असा आहे की ही स्केल कशी असावी किंवा मी ती कशी चिन्हांकित करावी त्यामुळे जर माझ्याकडे पीएमएमसी मीटर असेल ज्याचा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट असेल 10 मिलीअॅम्पियर बरोबर आणि समजा कॉईल रेझिस्टन्स 100 Ω आहे असे म्हणा म्हणजेच पॉईंटर एकदम उजवीकडे जातो जेव्हा करंट 10 मिलीअॅम्पियर असतो तर ही स्थिती 10 मिलीअॅम्पियर दर्शवते हे 0 अॅम्पियर आहे ठीक आहे आता समजा मी या मीटरला 1 व्होल्टेज जोडला समजा हा व्होल्टेज 1 व्होल्ट आहे ठीक आहे त्यामुळे जर मी हा 1 व्होल्ट या मीटर ला जोडला तर यामधून किती करंट प्रवाहित होईल तर करंट असेल 1 व्होल्ट भागिले मीटरचे रेझिस्टन्स जे 100 Ω आहे त्यामुळे हा करंट 10 मिलीअॅम्पियर असेल याचा अर्थ पॉईंटर एकदम उजवीकडे जाईल आणि त्यामुळे ही स्थिती मी 1 व्होल्ट म्हणून दर्शवू शकतो 10 मिलीअॅम्पियर ऐवजी कारण जेव्हा मी या मीटरला 1 व्होल्ट लावतो त्याचा पॉईंटर एकदम उजव्या बाजूला जातो त्यामुळे त्याला करंट च्या स्वरूपात लिहिण्याऐवजी मी या स्थितीला 1 व्होल्ट सुद्धा लिहू शकतो आता त्याच प्रमाणे जर मी 0 5 व्होल्ट लावला तर येथून जर प्रवाहित होणारा करंट असेल 0 5 व्होल्ट भागिले 100 Ω त्यामुळे हा करंट असेल 5 मिलीअॅम्पियर त्यामुळे पॉईंटर येथे मध्यभागी असेल ठीक आहे त्यामुळे या केंद्रबिंदू ला मी 0 5 व्होल्ट दर्शवू शकतो त्याला करंट च्या स्वरूपात लिहिण्याची ऐवजी जसे की 5 मिलीअॅम्पियर मी त्याला 0 5 व्होल्ट सुद्धा लिहू शकतो तर अशाप्रकारे मला एक व्होल्टमीटर मिळेल आता पुढचा प्रश्न आहे की जर मला मोजमापनाचा टप्पा बदलायचा असेल मी ते कसं करू शकतो मुळात मला मीटरचा रेझिस्टन्स बदलावा लागेल ठीक आहे त्यामुळे समजा मला आता रेंज बदलायची आहे समजा मला 10 व्होल्ट पर्यंतचा व्होल्टेज मोजायचा आहे ठीक आहे त्यामुळे मी काय करू शकतो मी असं करेल हे माझं मीटर आहे ज्याचं रेझिस्टन्स 100 Ω आहे मी त्याच्या सीरिजमध्ये काही रेझिस्टन्स जोडेल समजा ते Rs आहे आणि या दोन टोकांच्या मध्ये मी 10 व्होल्ट लावेल जो मला मोजायचा आहे त्यामुळे मी येथे 10 व्होल्ट जोडेल आता मला काय हवं आहे जेव्हा हा व्होल्टेज 10 व्होल्ट असेल हा पॉईंटर एकदम उजव्या बाजूला जायला हवा याचा अर्थ फुल स्केल डिफ्लेक्शन करंट या मीटर मधून जायला हवा त्यामुळे जेव्हा हा 10 व्होल्ट असेल फुल स्केल डिफ्लेक्शन करंट या मीटर मधून प्रवाहित व्हायला हवा ठीक आहे हे साध्य होण्यासाठी Rs चे मूल्य किती असायला हवे ठीक आहे तर आता आपल्याला व्होल्टेज माहित आहे जो 10 व्होल्ट आहे आणि आणि हा करंट फुल स्केल डिफ्लेक्शन करंट असायला हवा जो दिलेला असेल तर आता आपण आधीचे उदाहरण घेऊ समजा या मीटरचा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट 10 मिलीअॅम्पियर आहे ठीक आहे त्यामुळे या सर्किट चे एकूण रेझिस्टन्स असेल Rm Rs 10 𝑉100𝑚𝐴 1kΩ Rs 1kΩ- Rm 1000 Ω 100 Ω 900 Ω त्यामुळे जर मला 900 Ω रेझिस्टन्स जोडायचा असेल त्यामुळे मी हे मीटर या रेझिस्टन्स सह एक 10 व्होल्टचे व्होल्टमीटर होईल ठीक आहे त्यामुळे अशाप्रकारे तुम्ही रेंज बदलू शकता किंवा तुम्हाला व्होल्टमीटरची जी रेंज हवी असेल ती मिळवू शकता आता या रेझिस्टन्स ला काही वेळा मल्टिप्लायर रेझिस्टन्स सुद्धा म्हणतात या सिरीज रेझिस्टन्स ला मल्टिप्लायर रेझिस्टन्स म्हणतात ठीक आहे तर मी त्याचे नाव येथे लिहितो ठीक आहे आता मी तुम्हाला विचारतो समजा आपल्याला विविध रेंज असणारा व्होल्टमीटर बनवायचा आहे तर समजा आपल्याकडे एक पीएमएमसी मीटर आहे ज्याचा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट 10 मिलीअॅम्पियर आहे हा 10 मिलीअॅम्पियर माझा आवडता क्रमांक आहे आणि समजा Rm 100 Ω आहे ठीक आहे आणि समजा आपल्याला वेगवेगळ्या रेंज असलेला व्होल्टमीटर बनवायचा आहे याचा अर्थ 0 ते 1 व्होल्ट 0 ते 10 व्होल्ट आणि 0 ते 100 व्होल्ट तर हे आपल्याला बनवायचं आहे आपण ते कसे करू शकतो तर मुळात आपल्याला तीन वेगवेगळे मूल्य असणारे मल्टिप्लायर किंवा सिरीज रेझिस्टन्स लागतील तर हे माझं मीटर आहे आणि समजा मी याला एक मल्टिप्लायर रेझिस्टन्स जोडला समजा या मीटरचा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट 10 मिलीअॅम्पियर आहे आणि मीटर रेझिस्टन्स 100 Ω आहे आणि आपण याला काही रेझिस्टन्स जोडू जेणेकरून आपल्याला इच्छित रेंज मिळेल ठीक आहे पण आता आपल्याला तीन वेगवेगळ्या मिळतील त्यासाठी आपल्याला वेगवेगळे मल्टिप्लायर रेझिस्टन्स जोडण्यासाठी अशी व्यवस्था करावी लागेल समजा ही 1 2 आणि 3 आहे कारण आपल्याकडे 3 वेगवेगळे रेझिस्टन्स आहेत आणि त्यानंतर मी एक स्विच घेतो आणि त्याच्या मदतीने मी हा किंवा हा किंवा रेझिस्टन्स जोडू शकतो आणि हे शेवटचे दोन इनपुट टर्मिनल आहेत जेथे मी व्होल्टेज लावेल ठीक आहे एखाद्या मल्टी रेंज मीटरमध्ये या गोष्टी असायला हव्यात आता या तीनही रेझिस्टन्स चे मूल्य काय असायला हवे ते शोधायचा प्रयत्न करूया ठीक आहे समजा ही 1 व्होल्ट रेंज आहे ही 10 व्होल्ट रेंज आहे आणि ही 100 व्होल्ट रेंज आहे ठीक आहे तर चला आपण या रेझिस्टन्स चे मूल्य शोधायचा प्रयत्न करू त्यांना R1 R2 R3 म्हणूया तर R3 चे मूल्य किती असेल चला मोजायचा प्रयत्न करू त्यामुळे आता R3 आणि R3Rm शोधु सर्वप्रथम याला आपण स्थिती P1 P2 and P3 म्हणूया ठीक आहे त्यामुळे समजा मी स्थिती 3 किंवा P3 साठी लिहितो ठीक आहे त्यामुळे जेव्हा आपण या दोन टर्मिनल मध्ये 100 व्होल्ट लावू पॉईंटर एकदम उजव्या बाजूला जाईल याचा अर्थ फुल स्केल डिफ्लेक्शन करंट या मीटरमधून जाईल त्यामुळे स्थिती 3 साठी व्होल्टेज V जो आपण येथे या दोन टर्मिनल्स मध्ये लावणार आहोत तो 100 व्होल्ट असेल आणि करंट I आहे अर्थातच 10 मिलीअॅम्पियर असेल त्यामुळे एकूण रेझिस्टन्स RmR3 असेल जो असेल 𝑉𝐼 हा 100 व्होल्ट भागिले 10 मिलीअॅम्पियर आणि ते 10 kΩ एवढे असेल ठीक आहे आणि त्यामुळे आता Rm 100 Ω आहे ठीक आहे त्यामुळे R3 असेल 10 kΩ वजा 100 Ω त्यामुळे हे असेल 9 9 kΩ ठीक आहे आता स्थिती P2 साठी सुद्धा जेव्हा आपण हा व्होल्टेज 10 व्होल्ट ठेवू फुल स्केल डिफ्लेक्शन करंट प्रवाहित व्हायला हवा त्यामुळे येथे V असेल 10 व्होल्ट आणि त्या क्षणाला प्रवाहित होणारा करंट असेल I आणि या व्होल्टेज ला मी V म्हणतो ठीक आहे त्यामुळे आता V हा 10 व्होल्ट असायला हवा आणि I हा 10 मिलीअॅम्पियर असायला हवा याचा अर्थ R2Rm असेल 10 व्होल्ट भागिले 10 मिलीअॅम्पियर आणि ते 1 kΩ एवढे असेल हे दर्शविते कि R2 असेल 1 kΩ वजा Rm जे 100 Ω आहे त्यामुळे हे 0 1 kΩ असेल आणि त्याच प्रमाणे स्थिती P1 साठी लावलेला व्होल्टेज 1 व्होल्ट असायला हवा आणि करंट पुन्हा एकदा 10 मिलीअॅम्पियर असेल त्यामुळे R1Rm असेल 1 व्होल्ट भागिले 10 मिलीअॅम्पियर आणि ते 0 1 kΩ किंवा 100 Ω एवढे असेल हे दर्शविते कि R1 असेल 100Ω वजा Rm जे 100 Ω आहे त्यामुळे हे 0 असेल त्यामुळे आता R1 हा 0 असायला हवा तर चला R3 चे मूल्य टाकायचा प्रयत्न करू R3 9 9 kΩ आहे R2 0 9 kΩ आहे आणि R1 0 0 Ω आहे 0 Ω म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात असे शॉर्टसर्किट लागेल त्यामुळे अतिरीक्त रेझिस्टन्स लागणार नाही मीटर रेझिस्टन्स पुरेसा आहे ठीक आहे त्यामुळे अशाप्रकारे आपण व्होल्टमीटर ची रेंज बदलू शकतो आणि आपण मल्टी रेंज मीटर बनवू शकतो आता आपण व्होल्टमीटर बद्दल ही महत्वाची गोष्ट बोलायला हवी ठीक आहे तर प्रथम व्होल्टमीटर हे एक क्षुल्लक तथ्य आहे व्होल्टमीटर अज्ञात व्होल्टेज च्या समांतर जोडलेले असतात तर जर माझ्याकडे अज्ञात व्होल्टेज स्त्रोत असेल आणि मला त्याचे व्होल्टेज मोजायचे असेल तर मला व्होल्टमीटर V अशा प्रकारे जोडावे लागेल तर हे वर्तुळाच्या आत V हे व्होल्टमीटर चे प्रतीक आहे जर माझ्याकडे असे एक गुंतागुंतीचे नेटवर्क असेल आणि मला असे म्हणायचे आहे की मला या दोन टर्मिनल मधील व्होल्टेज मोजायचे आहे तर मला या रेझिस्टन्स च्या समांतर व्होल्टमीटर V जोडणे आवश्यक आहे हे नेहमी समांतर जोडलेले असतात ठीक आहे तर नंतर येथे मी याला E म्हणतो नंतर व्होल्टमीटर V ने या सर्किट मध्ये E मोजेल जर मी या दोन टर्मिनल दरम्यान पोटेन्शियल ड्रॉपला येथे V1 म्हटले तर हे व्होल्टमीटर व्होल्टेज V1 मोजत आहे म्हणून व्होल्टमीटर नेहमीच अज्ञात व्होल्टेजच्या समांतर जोडतो जो आपण मोजू इच्छितो आता एक समस्या आहे ती समस्या काय आहे जो अज्ञात व्होल्टेज आपल्याला मोजायचा आहे तो बदलू शकतो जेव्हा त्याला आपण व्होल्टमीटर जोडतो कारण व्होल्टमीटर ला काही प्रमाणात अंतर्गत रेझिस्टन्स असतो त्यामुळे या सर्किट मध्ये काही करंट प्रवाहित होईल आता या व्होल्टमीटर मधून सुद्धा करंट प्रवाहित होईल जो या आधी प्रवाहित होत नव्हता जेव्हा तेथे व्होल्टमीटर जोडलेले नव्हते आता काही अतिरिक्त करंट यामधून प्रवाहित होईल त्यामुळे सर्किट मध्ये या व्होल्टमीटर मुळे बदल होईल त्यामुळे जेव्हा तुम्ही एक व्होल्टमीटर जोडाल तेव्हा व्होल्टेज बदलू शकतो तर चला आपण एक छोटेसे उदाहरण घेऊ तर आपण साधारण बॅटरी घेऊ यासारखी ज्याला काही तरी अंतर्गत रेझिस्टन्स ri आहे ठीक आहे तर ही एक बॅटरी आहे ज्याचा ईएमएफ E आहे आणि अंतर्गत रेझिस्टन्स ri आहे तर ही बॅटरी किंवा सेल व्होल्टेज स्त्रोत आहे ठीक आहे त्यामुळे आता या दोन टर्मिनल मध्ये ईएमएफ किती असेल हे सुद्धा E एवढे असायला हवे त्यामुळे या मधील पोटेन्शियल डिफरन्स E एवढा असायला हवा पण आता जर आपल्याला हा पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमीटर वापरून मोजायचा असेल तर आपल्याला एक व्होल्टमीटर या दोन टर्मिनल मध्ये अशाप्रकारे जोडावा लागेल त्यामुळे समजा हा एक व्होल्टमीटर आहे आणि समजा या व्होल्टमीटर चे अंतर्गत रेझिस्टन्स Rm आहे Rm म्हणजेच मीटर रेझिस्टन्स आता प्रश्न असा आहे की या मीटरचे रीडिंग किती असेल तर आपल्याला माहित आहे या व्होल्टमीटर च्या अनुपस्थितीमध्ये हा पोटेन्शियल डिफरन्स E एवढा होता पण हे व्होल्टमीटर त्या E चे मूल्य दर्शवेल की दुसरे कुठले तरी मूल्य दाखवेल चला आपण ते मोजायचा प्रयत्न करू तर उत्तर सोपे आहे ठीक आहे त्यामुळे जर मी हा व्होल्टमीटर जोडला तर या सर्किट मधून करंट I प्रवाहित होईल आणि तो खालील प्रमाणे असेल I 𝐸𝑟𝑖𝑅𝑚 I x Rm 𝐸𝑟𝑖𝑅𝑚 x Rm ≠ E त्यामुळे व्होल्टेज रीडिंग तेवढीच असणार नाही जेवढी व्होल्टमीटर जोडण्या पूर्वी होती ठीक आहे त्यामुळे आता आपल्याकडे काही त्रुटी असू शकते त्यामुळे आता त्रुटी किती असेल त्यामुळे त्रुटी ज्याला आपण टक्केवारी त्रुटी किंवा सापेक्ष त्रुटी म्हणू शकतो येथे आपण लिहू शकतो खरोखरचे मूल्य असेल Error E E RmRmri E1 RmRmri ri Rm आता कमी टक्केवारी त्रुटी मिळण्यासाठी आपल्याला Rm शून्याच्या जवळपास असायला हवे किंवा ri हे Rm पेक्षा खूप खूप कमी असायला हवे किंवा Rm हे ri पेक्षा खूप खूप जास्त असायला हवं त्यामुळे ही इथली गरज आहे काय गरज आहे तर व्होल्टमीटर चा रेझिस्टन्स म्हणजेच मीटर रेझिस्टन्स Rm हा स्त्रोताच्या अंतर्गत रेझिस्टन्स पेक्षा खूप जास्त असायला हवा त्यानंतरच रीडिंग अचूक मिळेल ठीक आहे त्यामुळे आदर्श परिस्थितीमध्ये व्होल्टमीटर चे रेझिस्टन्स अनंत ∞ असायला हवे प्रात्यक्षिक रित्या ते खूप खूप जास्त असायला हवं ठीक आहे तर हे व्होल्टमीटर बद्दल चे एक महत्त्वाचे तथ्य आहे जे तुम्हाला माहित असायला हवे आणि आता या उदाहरणांमध्ये आपण एक खुप साधारण सर्किट घेतलं आहे यामध्ये फक्त एक बॅटरी आहे ज्याला काहीतरी अंतर्गत रेझिस्टन्स आहे परिस्थिती काय असेल तेव्हा आपण एखादं किचकट सर्किट घेऊ ज्यामध्ये आपल्याला व्होल्टेज मोजायचा आहे त्यामुळे जरी आपण एखादं क्लिष्ट सर्किट घेतलं समजा यासारखं आणि आपल्याला या दोन टर्मिनल मध्ये व्होल्टेज मोजायचा आहे तर आपल्याला व्होल्टमीटर इथे याप्रकारे जोडावा लागेल आता Rm चे मूल्य किती असायला हवे ते जास्त असायला हवे पण किती जास्त पुन्हा एकदा आपल्याकडे अशा प्रकारचे एक किचकट सर्किट आहे थेवेनिनचा थेरम वापरून आपण त्याला थेवेनिन समतुल्य सर्किट Thevenin's equivalent circuit मध्ये परावर्तित करू शकतो जोपर्यंत सर्किट लिनियर आहे तोपर्यंत आपण थेवेनिन समतुल्य सर्किट Thevenin's equivalent circuit वापरू शकतो तर आपण व्होल्टमीटर च्या दृष्टिकोनातून थेवेनिन समतुल्य सर्किट Thevenin's equivalent circuit बनवू हे व्होल्टमीटर च्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे जर आपण टर्मिनल च्या दृष्टीने पाहिले जिथे हे व्होल्टमीटर जोडलेले आहे याचा अर्थ जर आपण या सर्किट कडे या दोन टर्मिनल च्या दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला नेहमीच एक समतुल्य व्होल्टेज चा स्त्रोत मिळेल त्याला थेवेनिन व्होल्टेज Thevenin's voltage Vth म्हणू जो थेवेनिन रेझिस्टन्स Thevenin's resistance Rth च्या मालिकेमध्ये जोडलेला आहे हा रेझिस्टन्स नोर्टन रेझिस्टन्स Norton's resistance एवढाच आहे आणि येथे लावलेला व्होल्टमीटर ज्याचा अंतर्गत रेझिस्टन्स Rm आहे आता आपण म्हणू शकतो की Rm थेवेनिन रेझिस्टन्स Thevenin's resistance Rth पेक्षा खूप खूप जास्त असायला हवा जे व्होल्टमीटर द्वारा पाहिले गेलेले रेझिस्टन्स आहे तर हेच आपल्याला अपेक्षित होतं